बऱ्याच अंशी आकलन समजून घेत आपण आता आपल्या दुसर्या संकल्पने कडे जात आहोत त्यात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि ती संकल्पना म्हणजे शिकणे बाह्य जगातील हालचाली आपल्यापर्यंत कशा पोहोचतात आपण त्यास अर्थ ठरवण्याचा कसा प्रयत्न करतो हे आपण प्रथम समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे तेथे आपल्यास गोष्टी कशा दिसतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करून आपल्या सभोवतालचे जग कसे आहे हे आपण कसे समजून घेऊ शकतो आता आपल्याला गोष्टी कशा दिसतात हे समजून घेतल्यामुळे आता आपण एक पाऊल पुढे टाकत आहोत ते म्हणजे जगातल्या आपल्या आसपासच्या आपण गोष्टी कशा शिकत आहोत तर मानस शास्त्रात शिकण्याला आपण खरोखर काय म्हणावे ते समजू या मुळात शिकणे म्हणजे वर्तन मध्ये तुलनेने स्थिर बदल कायमस्वरूपी बदल असतो जो मुळात अनुभवाचा उपउत्पादक असतो तर आमच्याकडे येणारा अनुभव आहे आणि तो अनुभव ज्यामुळे आपल्याला काही प्रमाणात स्थिर बदलांची मर्यादा येते तर पुढच्या वेळी जेव्हा असाच अनुभव येतो तेव्हा आधी शिकलेल्या गोष्टींचे मार्गदर्शन करून वर्तन होते त्याला लर्निंग असे म्हणतात म्हणूनच याचा अर्थ असा होतो की ही एक सतत प्रक्रिया आहे कारण आपण आयुष्यात नेहमीच एखादी गोष्ट अनुभवत असतो आणि उत्तेजनामुळे भिन्न बदल घडू शकतात याची जाणीव करून घेतलेल्या अनुभवाच्या नवीनतेवर अवलंबून आपण आपले वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतो तर बाह्य वातावरणावर अवलंबून येणाऱ्या अनुभवावर अवलंबून संपूर्ण संश्लेषणानुसार आपल्यात घडणारा सापेक्ष बदल आपल्याला मार्गदर्शन करेल जे आपल्याला प्रतिसाद देणार्या परिस्थिती कडे मदत करेल परंतु आम्हाला कमीतकमी वेळ लागेल त्या अगदी निर्णयांवर पोहोचा या दिलेल्या परिस्थितीत हा सर्वात योग्य प्रतिसाद आहे लक्षात ठेवा आम्ही हे सत्य वारंवार सांगत आहोत की जैविक प्राणी म्हणून आपल्याला आपल्या प्रयत्नाची मुळात अर्थव्यवस्था करावी लागेल म्हणून एक तुलनेने कायमस्वरूपी बदल एक सतत प्रक्रिया आणि हळूहळू प्रक्रिया कारण आपल्याला वर्तनात दिसणारे कोणतेही बदल रात्रीतून येणार नाहीत हळूहळू आपण काही गोष्टी शिकता जेव्हा आपल्याला स्वतच्या भूतकाळातील अनुभवाची आठवण होते जर आपणाला सायकल शिकायची असते तेव्हा आपण रात्रीतून शिकू शकत नाही हे जाणून घेत असताना आपण सायकल चालविणे सुरू केले आणि संपूर्ण कुशलतेने ड्राइव्हिंग करणे सुरू केले हे आपल्यापैकी कोणालाही खरे नाही मग आपण ते कसे मिळविले ही एक अगदी हळूहळू प्रक्रिया आहे आणि एकदा चालवण्यास शिकलो तर आपण वारंवार सायकल चालवित नाही परंतु आपण वेळ आल्यावर कधीही ते सहजपणे करू शकता तर हा आपल्यात जो बदल झाला तो एक तुलनेने स्थिर बदल आहे आता आपण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट समजू या आपण उत्तेजना आणि जीवनाला एकदा उत्तेजन दिल्यानंतर उद्भवलेल्या प्रतिसादा कडे लक्ष देत आहोत तर आम्ही नेहमीच एसओआर प्रतिमान मानसशास्त्राविषयी उत्तेजक जीवनातील प्रतिबिंब असलेल्या प्रतिमेबद्दल बोलतो आता उत्तेजन म्हणजे मूलतः कोणतीही घटना कोणतीही परिस्थिती आणि कोणताही संकेत जो आपल्याला उत्तेजन देतो आपला प्रतिसाद परिणामी वर्तणूक आपण दर्शवतो की हा आमचा प्रतिसाद आहे परंतु दोन प्रकारचे प्रतिसाद असू शकतात उलट प्रतिसाद आणि गुप्त प्रतिसाद याउलट प्रतिसाद म्हणजे ते प्रतिसाद जे मी आता आपल्याशी बोलत आहे हे सहजतेने लक्षात घेण्यासारखे आहे हे सहजतेने लक्षात घेण्याजोगे वर्तन आहे परंतु सुप्त विचारांचे आणखी एक प्रकार असू शकतात ज्यावर तुम्ही लक्ष ठेवण्यास असमर्थ आहात ज्यांना गुप्त वर्तन म्हटले जाते उदाहरणार्थ मी सध्या काय विचार करत आहे किंवा उदाहरणार्थ मी आत्ताच हे व्याख्यान रेकॉर्ड करतो जे सहजपणे लक्षात घेण्याजोगे वर्तन आहे परंतु कॅमेरा माणसाच्या मनात काय चालले आहे जे एक गुप्त वर्तन आहे म्हणून जेव्हा आपण शिक्षणाकडे पाहतो तेव्हा आपण उत्तेजक प्रतिसाद असोसिएशन कडे पाहण्याचा प्रयत्न करीत असतो आणि जेव्हा आपण म्हणतो की आपण उत्तेजक प्रतिसाद असोसिएशन कडे पहात आहोत तेव्हा नक्कीच त्या एकाच वेळी प्रतिसाद आणि गुप्त प्रतिसादाला स्वतःचे महत्त्व आहे शिकण्यामधे मुळात संघटना नात्यांचा समावेश असतो म्हणून आपण संघटना बनवण्याचा या संघटनेचा विकास करण्याचा प्रतिसादा मध्ये उत्तेजनाच्या दरम्यानचा हा संघ विकसित करण्याचा प्रयत्न करतो तर ही उत्तेजकता असेल तर याला प्रतिसाद मिळाला पाहिजे आता उदाहरणार्थ आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये जर एक शिक्षक वर्गात आले तर आपण उठून उभे राहतो आणि त्यांना गुड मॉर्निंग अशा शुभेच्छा देतो आणि मग तुम्हाला समजले की एकदा शिक्षकांनी खोलीत प्रवेश केल्यावर आपल्याला काय करायचे आहे ते म्हणजे आपली जागा सोडणे उभे रहाणे आणि त्यांना गुड मॉर्निंग अशा शुभेच्छा देणे ही अगदीच हळूहळू प्रक्रिया आहे आणि पुढच्या वेळी जेव्हा शिक्षक आपल्या खोलीत प्रवेश करतात तेव्हा तुम्ही प्रथम गोष्ट करता की तुम्ही धार्मिक मार्गाने आपली जागा सोडून शिक्षकांना शुभेच्छा देता सुप्रभात आणि सहवास या गोष्टी उत्तेजन आणि प्रतिसाद या दरम्यान सापडल्या आहेत आता ही संघटना कशी तयार होते मुळात तीन घटकांनी या संघटनेच्या स्थापनेवर नियंत्रण ठेवले सामर्थ्य कॉन्ट्रास्ट आणि समानता सामर्थ्य म्हणजे काय सामर्थ्य म्हणजे निकटता तर आपल्याकडे हे उत्तेजन आहे आणि आपला प्रतिसाद आहे त्या दोघांमध्ये तात्पुरता फरक काय आहे मला खात्री आहे की आपल्याकडे हा लोकप्रिय विनोद असावा जो कदाचित तुम्हाला आणखी हसवणार नाही परंतु एखाद्याने एक विनोद केला होता आणि नंतर प्राणि संग्रहालयातील इतर सर्व प्राणी त्या वेळी हसले होते एका दिवस नंतर एक प्राणी हसायला लागला आता प्रतिसादात उत्तेजन दरम्यान तात्पुरता विलंब होत आहे आता त्यास एका गोष्टीसह जोडा आपण वर्गातील एका शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि शिक्षक आता आपल्याकडे कौतुकाने पहात आहेत वर्गात आपण दिलेल्या प्रतिसादाच्या उचिततेबद्दल प्रशंसा करण्यासाठी शिक्षक काही विशिष्ट शब्द वापरतात प्रश्न विचारला उत्तराची अचूकता आणि शिक्षकांनी दिलेला दबाव यावर आधारित उत्तर यांच्यात एक सुसंगतता आहे तर जेव्हा योग्य प्रतिसाद दिला जाईल त्वरित तुम्हाला शिक्षकांकडून एक सकारात्मक प्रतिक्रिया दिली जाईल आणि हा सकारात्मक अभिप्राय आता दिलेल्या उत्तरा पेक्षा वेळेच्या भिन्नतेनुसार फारसा वेगळा नाही तर शिकण्याच्या बाबतीत काय होते जास्तीत जास्त उत्तेजन आणि त्यातला फरक कमी असण्याची शक्यता असते आणि असोसिएशन जास्त असते आपण शिकलात की जे करणे शक्य आहे तेच आहे आणि हेच नाही आणि म्हणूनच सामाजिक रूढी शिकविण्याच्या दृष्टीने संन्यास खूप महत्वाची भूमिका बजावते आपल्या संस्कृतीत पालकत्व वाढविण्यातील एक नमुना म्हणजे पालक मुलांची निंदा करण्यास मागेपुढे पाहत नाहीत बरेच पालक मुलाला मारहाण करण्यातही मागेपुढे पाहत नाहीत आपण एक चूक करता आणि आपल्या पालकांनी शिक्षेस कारणीभूत ठरविलेल्या चूकीची तीव्रता जास्त असल्यास ताबडतोब शिक्षा देतात असे नाही की तुम्ही आत्ता एखादा अपशब्द वापरता आणि दोन दिवसांनंतर तुमचे वडिल तुम्हाला बोलावून शिक्षा देतात दुसर्या क्षणी जेव्हा आपण अपशब्द वापरला त्या क्षणी जेव्हा आपल्या वडिलांनी आपल्याला प्रतिकूल प्रतिक्रिया दिली ते तुम्हाला फटकारतात तुम्हाला चापट मारू शकतात आणि आपण हे कसे शिकू या जरी हा शब्द संस्कृतीत अस्तित्वात आहे जरी हा शब्द शब्दकोषात अस्तित्त्वात आहे संज्ञेचा वापरता न येणारा प्रकार तो समाजात शिकतो तर शिकण्याची क्षमता शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते दुसरा कॉन्ट्रास्ट घटक आहे आपल्या समजण्या पेक्षा भिन्न आहे जर कॉन्ट्रास्ट उच्च असेल तर तितके शिकणे चांगले आहे कारण आपण या दोन गोष्टींमध्ये फरक करू शकतो म्हणूनच जर मी प्रतिसादाची योग्यता वापरल्या जाणाऱ्या शब्दाची शुद्धता आणि सकारात्मक प्रतिक्रिया किंवा नकारात्मक अभिप्राय घेतला आपण शिक्षकांना जर योग्य उत्तर दिले तर शिक्षक प्रशंसा करतील आणि तुमचे वडिल तुम्हाला शिक्षाही करतील आता आपणास दोन परिस्थिती तील फरक अगदी सहजपणे समजला आहे आणि आपणास हे समजण्यास मदत करते की जर हे करणे आवश्यक आहे तर मग आपण काय करू शकत नाही हे समजू शकता तर त्याचप्रमाणे आपल्याला करण्यायोग्य गोष्टी काय आहेत हे माहित असल्यास निर्धारित केलेल्या गोष्टी आपण डीफॉल्टनुसार काय लिहिलेले आहे हे समजते म्हणून काय करावेलिहिलेले विहित केलेले असेल तर ही संघटना अगदी सहज कॉन्ट्रास्टद्वारे तयार केली जाऊ शकते आणि तिसरे आपण आता अनुभवासह पुढे जाऊ इच्छितो कारण डीफॉल्टनुसार शिकणे हा तुलनेने कायमस्वरूपी बदल आहे जर हा तुलनेने स्थिर बदल असेल तर त्यातून काय घडले पाहिजे आपण अशा ठिकाणी नेले पाहिजे जिथे आपण अशीच परिस्थिती उद्भवली आहे किंवा आपण दुसऱ्यांदा अनुभवत आहात किंवा ऐन वेळा आपण आपला मागील अनुभव आठवतो आणि शेवटच्या वेळी निर्णय घेतलेल्या दोन परिस्थितींमधील समानतेच्या आधारे योग्य प्रतिसाद देतो शिक्षक वर्गात प्रवेश केल्याचे उदाहरण घ्या जेव्हा शिक्षक वर्गात प्रवेश करतात तेव्हा विद्यार्थी खुर्ची सोडतात आणि शुभ प्रभात म्हणत सरांना शुभेच्छा देतातपहिला दिवस दुसरा दिवस आणि प्रत्येक वेळी आपण या वर्तनाची पुनरावृत्ती करतो कारण त्यात एक समानता आहे आपणास माहित आहे की आपण वर्गात आहात आणि आपण देखील जाणता की आता एक कालावधी संपला आहे आणि आता पुढचा शिक्षक खोलीत प्रवेश करतो आणि म्हणूनच कालावधी बदलला तारीख बदलली शिक्षक बदलले पण प्रत्येक वेळी वर्तन समान राहते आणि हे मूलत समानते द्वारे संचालित होते तर एक गोष्ट लक्षात ठेवा मूलत शिकणे म्हणजे असोसिएशन आणि असोसिएशनची स्थापना प्रामुख्याने केवळ तीन घटकांद्वारे निर्देशित केले जाते योग्यता कॉन्ट्रास्ट आणि समानता आता आपण त्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून शिकणे समजून घेऊया आपण सिद्धांत दोन गटात विभाजित करू शकता वर्तणूक सिद्धांत आणि संज्ञानात्मक सिद्धांत आता मुळात वर्तणुकीचे सिद्धांत कोणत्याही बाह्य उत्तेजनास निरिक्षणात्मक प्रतिक्रियांचे परिणाम म्हणून शिकतात हे त्या आधारावर आहेत आणि म्हणूनच याला उत्तेजक प्रतिसाद सिद्धांत देखील म्हटले जाते तर मग आपले बाह्य उत्तेजन काय असेल आपण वर्तन पाळता आणि आपण निरीक्षणावर आधारित कॅलिब्रेट करण्याचा प्रयत्न करता आणि हे कॅलिब्रेशन आपल्याला उत्तेजक प्रतिसाद संघटना तयार करण्यास मदत करते सिद्धांतांच्या दुसर्या संचास संज्ञानात्मक सिद्धांत म्हणतात आता संज्ञानात्मक सिद्धांत मुळात असे म्हणतात की शिक्षण हे मानसिक माहिती प्रक्रियेवर आधारित आहे जे बहुधा समस्येच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून दिले जाते तर आपण एखाद्या समस्ये च्या परिस्थितीत आहात आपण समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण त्या समाधानावर आधारीत आहात त्या परिस्थितीत आपण मागे वळून पाहता आणि आपण घेतलेल्या माहिती प्रक्रिये कडे पाहता मुळात माहिती प्रक्रिया करणे आवश्यक असते आपल्याकडे एक इनपुट आहे आपले एक आउटपुट आहे आणि इनपुट आणि आउटपुट दरम्यान रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे हेच परिवर्तन आहे की आपण पुन्हा पुन्हा भेट देता आणि हीच परिस्थिती शिकण्यास मदत करते आता आपण त्या सिद्धांताच्या दोन संचांबद्दल बोललो आहोत वर्तणूक सिद्धांत आणि संज्ञानात्मक सिद्धांत चला मी आता ज्या काही गोष्टींकडे पाहत आहोत जी उदाहरणे पहात आहोत जिथे मानवांनी प्रशिक्षित केलेले प्राणी आणि एखाद्या विशिष्ट मार्गाने शिकण्यास आणि वागण्यास तयार केले गेले आहेत मुद्दाम मी त्या प्राण्याचे उदाहरण बोलत आहे पुढील व्याख्यानात आपण शिक्षणाच्या विविध सिद्धांतांवर येऊ आणि ते सिद्धांत प्रत्यक्षात प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांवर आधारित आहोत तर हा व्हिडिओ पहा सूचक शब्द शिकणे प्रेरणा प्रतिसाद वर्तनशील संज्ञानात्मक